आता आपल्याकडे MOS ट्रान्झिस्टर वापरणाऱ्या एम्प्लीफायर ची मूलभूत टोपोलॉजी आहे परंतु आपल्याला येथे नमूद केलेल्या दोन समस्यांचे निराकरण करण्याची आवश्यकता आहे सर्व प्रथम आपल्याला अनेक dc वायर सोर्सची आवश्यकता दूर करावी लागेल आपले सर्किट एकाच बॅटरीसह कार्य करत असल्याचे आपण सुनिश्चित केले पाहिजे तसेच हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की सोर्स आणि लोड हे ग्राउंड रेफरन्स आहेत म्हणजेच सोर्स आणि लोड वापरण्यास सक्षम असणे आवश्यक आहे दोन टर्मिनल्सपैकी एक ग्राउंडशी जोडलेले आहे जे सर्किटचे कॉमन रेफरन्स नोड आहे तर आता आपण या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू आपण सर्वात सोपी समस्या पहिल्यांदा घेऊ ती म्हणजे ही दुसरी समस्या कोणत्याही सर्किटमध्ये आपल्याला अनेक dc व्होल्टेजची आवश्यकता असेल आपल्या विशिष्ट उदाहरणात आपल्याला 23 व्होल्ट आणि 3 व्होल्टची आवश्यकता होती तर रेजिस्टीव्ह डिव्हायडर चा वापर करून मोठ्या व्होल्टेजमधून एक लहान व्होल्टेज मिळवणे खूप सोपे आहे तर आपण असे गृहीत धरू की आपल्याला पाहिजे असलेल्या व्होल्टेजेस पैकी सर्वात जास्त व्हॅल्यू एवढा सोर्स आपल्याकडे आहे या प्रकरणात आपल्याकडे 23 व्होल्ट व्हॅल्यूचा सोर्स आहे आणि मोठ्या व्हॅल्यूच्या व्होल्टेज सोर्स मधून आपण लहान व्हॅल्यूचे व्होल्टेज मिळवू शकतो हे खूपच सोपे आहे आपल्याकडे 3 व्होल्ट जनरेट करण्यासाठी 23 व्होल्ट्स आहेत त्यासाठी आपल्याकडे फक्त रेजिस्टीव्ह डिव्हायडर असणे आवश्यक आहे जर येथे काहीही कनेक्ट केलेले नसेल तर इथे हे व्होल्टेज 23 व्होल्ट गुणिले R2भागिले R1आणि R2यांची बेरीज याप्रमाणे असेल हे व्होल्टेज ह्या रेजिस्टन्स R1आणि R2 च्या पैरलेल कॉम्बिनेशन सोबत सीरिजमध्ये जोडलेले असेल खरं तर संपूर्ण सर्किट हे 23 व्होल्ट गुणिले R2भागिले R1आणि R2यांची बेरीज या थेव्हिनिन इक्विवेलेंट व्होल्टेज सोर्स जे रेजिस्टन्स R1आणि R2 च्या पैरलेल कॉम्बिनेशन सोबत सीरिजमध्ये जोडलेले आहे याप्रमाणे अचूकपणे तयार केले जाऊ शकते हे फक्त ह्या पॉईंट आणि ग्राउंड दरम्यान चे थेवेनिन इक्विवेलेंट आहे तर आर R1भागिले R2 चे गुणोत्तर समायोजित करून तुम्ही येथे 3 व्होल्ट व्होल्टेज मिळवू शकता आणि त्याचे इक्विवेलेंट रेजिस्टन्स R1आणि R2 यांचे पैरलेल कॉम्बिनेशन असेल तर हे खूप सोपे आहे आता दिल्या प्रमाणे आपण काय करू इच्छित होतो की उदाहरणार्थ आपल्याकडे 3 व्होल्ट्स चा सोर्स होता आणि VSव्होल्ट्स चा सिग्नल सोर्स रेजिस्टन्स RSसोबत सीरिजमध्ये जोडलेला आहे आणि MOS ट्रान्झिस्टरच्या गेट सोर्स च्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज हे 3 व्होल्ट प्लस VSअसे करायचे होते आता आपण हे कसे करावे ते पाहू समजण्यासाठी मी असे गृहीत धरतो की माझ्याकडे दोन आयडियल व्होल्टेज सोर्स आहेत मी त्यांना Va आणि Vb म्हणतो हे फक्त या RSच्या बाबत ची गुंतागुंत टाळण्यासाठी आहे हे लक्षात घेणे खूप सोपे आहे परंतु इक्स्प्रेशन शक्य तितके सोपे असावे अशी माझी इच्छा आहे मला वाटते की Va हा dc बायस व्होल्टेज संबंधित आहे आणि Vbहा सिग्नल शी संबंधित आहे असा विचार तुम्ही करू शकता आणि यातून मला VaआणिVbचे कॉम्बिनेशन तयार करावे लागेल खरं तर मला Vaप्लस Vbपाहिजे आहे परंतु शक्यतो मला अल्फा Va प्लस बीटा Vbमिळू शकेल मग मी काहीतरी करून VaकिंवाVb ची व्हॅल्यू समायोजित करू शकेन किंवा जे मला मिळते तीच व्हॅल्यू वापरेन मूलभूतपणे मला dc बायस सिग्नलवर जोडायचा आहे आणि हे एक्स्प्रेशन त्या प्रकारची बेरीज दर्शवते जर Va dc बायस असेल तर Vb हा सिग्नल असेल म्हणजे हे अल्फा वेळा हा dc बायस प्लस बीटा वेळा सिग्नल अशी बेरीज असेल अखेरीस मला dc प्लस सिग्नल अशा प्रकारची बेरीज मिळेल तर हे कसे करायचे ते पाहूया जर माझ्याकडेVaआणिVbअसल्यास अल्फा Vaप्लस बीटा Vbहे लिनियर कॉम्बिनेशन मिळविण्यासाठी तुम्ही कोणते सर्किट वापरू शकता याचा विचार करा हे अगदी सोपे आहे सर्वप्रथम जर आपण हे दोन व्होल्टेज कोणत्याही लिनियर सर्किटमध्ये वापरले तर लिनियर सर्किटच्या व्याख्येप्रमाणे तुम्हाला जे मिळेल त्या दोन व्होल्टेजचे लिनियर कॉम्बिनेशन असेल आता असे दिसते की सर्वात सोपे सर्किट म्हणजे पुन्हा एक व्होल्टेज डिव्हायडर आहे मी याला RaआणिRbअसे गृहीत धरतो आता या टप्प्यावर कृपया अल्फा आणि बीटा ची व्हॅल्यू ठरवा त्यामुळे अल्फा Va प्लस बीटा Vbची व्हॅल्यू मिळेल याचा अर्थ असा की या पॉईंट आणि ग्राउंड दरम्यान आपल्याकडे अल्फा Va प्लस बीटा Vbअसेल त्यामुळे कृपया अल्फा आणि बीटा च्या व्हॅल्यू ठरवा या टप्प्यावर तुम्हाला सहजपणे दिसेल की येथे तुम्हाला मिळणारे व्होल्टेज हे Va गुणिले Rbभागिले Raआणि Rbयांची बेरीज प्लस Vb गुणिले Raभागिले Raआणि Rbयांची बेरीज असे होईल तर माझ्याकडेVaआणिVbचे लिनियर कॉम्बिनेशन आहे परंतु समस्या अशी आहे की आपल्याकडे काही अटेन्यूएशन आहे म्हणजेचVa काही घटकांद्वारे कमी होतो आणि Vb देखील या घटकाद्वारे कमी होते तर काही वेळा आपल्याला हे स्वीकारावेच लागते म्हणजे आपल्याला VaआणिVb या दोन्ही पेक्षा लहान असे काहीतरी मिळेल उदाहरणार्थ जर मला येथे 3 व्होल्ट्स हवे असतील तर आपल्याला Va बरोबर सुरुवात करावी लागेल जे 3 व्होल्टपेक्षा मोठे आहे आणि या टप्प्यावर तुम्हाला 3 व्होल्ट्स मिळेल आणि त्याचप्रमाणे आपण Vb बरोबर सुरुवात करतो जे VSच्या बरोबरीत आहे त्यामुळे आपल्याला इथे जे मिळेल ते VSपेक्षा कमी असेल याचा अर्थ असा की काही सिग्नल गमावले आहेत आणि आपल्याला ते स्वीकारलेच पाहिजे परंतु हे निष्पन्न झाले की बर्याच बाबतीत आपण यापेक्षा चांगले कार्य करू शकतो आपल्याला dc बायस किंवा सिग्नल गमावण्याची गरज नाही आणि ते का हे आपण पाहू तर पुन्हा मी Va dc बायस आणिVb सिग्नल आहे असे गृहीत धरूतोय बर्याच वेळा अशी परिस्थिती उद्भवते की सिग्नल हे सायनुसायडल प्रकार चे असते ज्याची फ्रेंक्वेंसी 0 जी शून्यापेक्षा जास्त असते म्हणजेच की हे सिग्नल dc नाही हे सिग्नल dc नसून त्याव्यतिरिक्त इतर काही फ्रेंक्वेंसीचे सिग्नल आहे या प्रकरणात आपल्याकडे सायनुसायडल क्वान्टिटी असल्याने आपल्याला सायनुसायडल स्टेडी स्टैट अनैलिसिस करावे लागेल आणि मी ह्या सर्किट मध्ये अगदी लहान बदल करेन रेजिस्टर ऐवजी मी इम्पीडन्स वापरेन जे फ्रेंक्वेंसीवर अवलंबून असू शकते तर Zaआणि Zb हे दोन इम्पीडन्स आहेत आता येथे व्होल्टेज काय असेल तर बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्स द्वारे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपल्याकडे फ्रेंक्वेंसीवर अवलंबून असलेले घटक असतात परंतु सर्किटमध्ये फक्त सायनुसायडल व्होल्टेज किंवा करंट असेल तर स्टेडी स्टैट करिता आपण स्टेडी स्टैट अनैलिसिस वापरू शकतो हे विश्लेषण फक्त रेझिस्टर्स असलेल्या सर्किट सारखेच सोपे आहे तर म्हणून तुम्हाला सायनुसायडल स्टेडी स्टैट अनैलिसिस किंवा फेसर अनैलिसिस आणि असे बरेच काही माहित असले पाहिजे जेव्हा आपल्याकडे साइनोसॉइड्स असतात तेव्हा आपण स्टेडी स्टैटचे सहज मूल्यांकन करू शकतो जर मी याला Vx म्हटले तर येथे स्टेडी स्टैट व्होल्टेज काय असेल तरVxम्हणजे Va गुणिले Zbभागिले Za आणि Zbयांची बेरीज प्लसVb गुणिले Zaभागिले Zaआणि Zbयांची बेरीज अशा प्रकारे असेल आणि सामान्यत याकरिता आपण फेजर नोटेशन चा वापर करतो आता तुम्ही लक्षात ठेवावी अशी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त सोर्स असताना सायनुसायडल स्टेडी स्टैट अनैलिसिस करता तेव्हा या सर्व सोर्सेस ची फ्रीक्वेंसी समान असली पाहिजे म्हणजे अनैलिसिसच्या प्रत्येक स्टेप मध्ये सर्व सोर्सेस ची फ्रीक्वेंसी समान असली पाहिजे जर Va dc असेल आणि Vbची फ्रिक्वेन्सी वेगळी काही असेल किंवा सामान्यतः दोघांचीही फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असल्यास प्रथम तुम्हाला एका फ्रिक्वेन्सीसाठी अनैलिसिस करावे लागेल आणि नंतर दुसर्या फ्रिक्वेन्सीसाठी म्हणून पुन्हा मी तुम्हाला सायनुसायडल स्टेडी स्टैट अनैलिसिसच्या बेसिक ची उजळणी करण्यासाठी प्रोत्साहित करेन जर तुम्हाला ते आठवत नसेल आपल्याकडे जर एकापेक्षा अधिक फ्रिक्वेन्सी असतील तरीसुद्धा आपण त्यांचे अनैलिसिस करू शकतो परंतु त्यासाठी आपल्याला एका वेळेस एकच फ्रिक्वेन्सी विचारात घ्यावी लागेल आणि त्यांचे स्वतंत्रपणे अनैलिसिस करावे लागेल कारण या कॉम्प्लेक्स इम्पीडन्स ची व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी नुसार भिन्न असू शकते म्हणून आपण एका वेळी हे फक्त एकाच फ्रिक्वेन्सी साठी करतो आता आपण आपल्या उदाहरणाकडे परत जाऊ तर आता आपल्याकडे dc आणि 0अशा दोन प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आहेत आपण असे म्हटले आहे की हा Vaफक्त डीसी आहे आणि Vbची फ्रीक्वेंसी 0आहे तर आपल्याकडे dc आणि 0अशा दोन फ्रिक्वेन्सी आहेत प्रथम आपण dc साठी इवैल्यूएट करू फॉर्मुला अजूनही तसाच Vxचा फॉर्मुल्या सारखाच आहे आणि तो या एक्सप्रेशन प्रमाणे दिलेला आहे त्यामुळे तो नेहमीच वैध असेल एकच मुद्दा असा आहे की dc फ्रिक्वेन्सी साठी Va ची एक विशिष्ट व्हॅल्यू असते आणि झिरो फ्रिक्वेन्सी साठी आपल्याला इम्पीडन्सचे मूल्यांकन करावे लागेल आणि Vb साठी आपण असे गृहीत धरु की त्यात कोणतेही dc कॉम्पोनन्ट्स नाही ज्यामुळे ही टर्म झिरो आहे 0फ्रिक्वेन्सी साठी आपण Va हा dc बायस असल्याचे गृहित धरले असल्यामुळे 0 या फ्रिक्वेन्सी साठी आपल्याकडे या Vaच्या कम्पोनन्ट मुळे ही प्रथम टर्म झिरो आहे आणि Vb मुळे ही सायनुसायडल ची पीक वैल्यू गुणिले Za एट 0 भागिले Za एट 0 आणि Zb एट 0 यांची बेरीज आहे तर आता महत्वाची बाब म्हणजे हे गुणोत्तर आहे हे झिरो फ्रिक्वेन्सी साठी इवैल्यूएट केले आहे आणि हे 0 फ्रिक्वेन्सी साठी इवैल्यूएट केले आहे तर हे दोन्ही गुणोत्तर 1 बनवणे शक्य आहे हे एक्सप्रेशन्स जरी पूर्वीप्रमाणेच एकमेकांना पूरक आहेत तरी dc आणि 0 फ्रिक्वेन्सीचे हे दोन्ही सिग्नल वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर इवैल्यूएट केले जातील म्हणून स्पष्टपणे सांगायचे तर याची वैल्यू अंदाजे वन होण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता की आपल्याकडे Zbऑफ झिरो ची वैल्यू ही Zaऑफ झिरो च्या वैल्यू पेक्षा बरीच जास्त असणे आवश्यक आहे म्हणजेच Zbची dc वैल्यू ही Za च्या dc वैल्यू पेक्षा बरीच जास्त असणे आवश्यक आहे आणि त्याच प्रमाणे याची वैल्यू देखील अंदाजे वन असण्यासाठी Zaऑफ 0 ची वैल्यू ही Zbऑफ 0 च्या वैल्यू पेक्षा बरीच जास्त असणे आवश्यक आहे तर अशाप्रकारे हे सर्व काही आहे आणि अशा प्रकारे बरेच कॉम्बिनेशन शक्य आहेत या दोन गोष्टींमधून तुम्ही स्पष्टपणे समजू शकता की जेव्हा फ्रिक्वेन्सी झिरो वरुन 0 होईल तेव्हा एकतर Zbचा इम्पीडन्स फ्रिक्वेन्सी बरोबर कमी होणे आवश्यक आहे किंवा Zaचा इम्पीडन्स फ्रिक्वेन्सी बरोबर वाढणे आवश्यक आहे किंवा दोन्हीही आवश्यक आहे तर इथे बरेच संभाव्य पर्याय आहेत आपल्याकडे Vaआहे जो dc आहे आणि Vb आहे जो 0आहे आणि आपल्याकडे Za आणि Zb आहे आता आपल्याकडे R आणि C असू शकतात अशा वेळी आपण पहाल की मुळात Za जो नेहमी कॉन्स्टंट असतो तो R आहे आणि Zb हा इन्फनिट आहे कारण dc मध्ये कॅपेसिटर चे इम्पीडन्स इन्फनिट असते तर पहिली कंडिशन सर्टिफाइड झाली आहे आणि आपल्याला C ची अशी कॅपेसिटन्स व्हॅल्यू निवडणे आवश्यक आहे ज्यामुळे ही कंडिशन सॅटिस्फाय होईल म्हणजेच R ची व्हॅल्यू ही 1 बाय 0C पेक्षा बरीच जास्त आहे तर अशा प्रकारे ही पहिली शक्यता आहे दुसरी शक्यता अशी आहे की आपल्याकडे L आणि R असेल तर पहिली कंडिशन आपोआप सॅटिस्फाय होईल कारण dc मध्ये इन्डक्टर चे इम्पीडन्स Za इन्फनिट असते आहे आणि R त्यापेक्षा खूप जास्त असेल आणि दुसरी कंडीशन पूर्ण करण्यासाठी आपल्याला L ची अशी व्हॅल्यू निवडावी लागेल की जी 0L पेक्षा खूप जास्त असेल आणि शेवटी तिसरा पर्याय म्हणजे L आणि C असेल आणि आपण पाहू शकता की पहिली कंडिशन सहज सॅटिस्फाय होईल कारण dc मध्ये याचे इम्पीडन्स इन्फनिट असते आणि याचे इम्पीडन्स झिरो असते त्यामुळे पहिली कंडीशन आपोआप सॅटिस्फाय होईल आणि आपल्याला 0L ची अशी व्हॅल्यू निवडावी लागेल की जी 1 बाय 0C पेक्षा बरीच जास्त असेल तर या नेटवर्कसाठी बरेच पर्याय आहेत म्हणूनच आपण काय करू की इथे असे सिग्नल ऍड करू की जे dc नसून 0 या फ्रिक्वेन्सी चे असलेले सायनुसायडल सिग्नल असेल आणि आपल्याकडे अशा बर्याच शक्यता असू शकतात इथे हा Vaआणि हा Vbआहे तसेच इथे R आणि C किंवा L आणि C हे देखील असू शकतात किंवा शेवटी L आणि R सुद्धा असू शकतात हे सर्व रिऍक्टिव्ह कंपोनेंट्सच्या योग्य निवडीमुळे शक्य आहे हे अगदी स्पष्ट आहे की या इम्पीडन्स डिव्हायडर मध्ये कमीत कमी एक कॉम्पोनन्ट फ्रिक्वेन्सी वर अवलंबून असणे आवश्यक आहे कारण आपल्याकडे येथे dc साठी Zb ची मैग्निटूड ही Za च्या मैग्निटूड पेक्षा बराच जास्त असणे आवश्यक आहे आणि 0साठी Zb ची मैग्निटूड ही Za च्या मैग्निटूड पेक्षा खूपच लहान असावी अशा या परस्पर विरोधी आवश्यकता आहेत त्यामुळे यापैकी कमीतकमी एक कॉम्पोनन्ट फ्रिक्वेन्सी वर अवलंबून असणे आवश्यक आहे तर जर या कंडिशन पूर्ण झाल्या तर इथे आपल्याकडे Va प्लस Vb याप्रमाणे असेल म्हणजेच हे या दोन सिग्नल च्या बेरजे सारखे आहे हे काही प्रमाणात इम्पीडन्स डिव्हिजन सारखे आहे परंतु dc करिता Vaचे डिव्हिजन नगण्य आहे आणि 0साठी Vbनगण्य आहे इथे हे असे उद्दिष्ट आहे या सर्व प्रकरणांमध्ये आपल्याला अगदी असेच मिळेल म्हणून हे नेटवर्क्स ac कपलिंग नेटवर्क म्हणून ओळखल्या जातात कधीकधी त्यांना डीकप्लिंग नेटवर्क अशाप्रकारे देखील म्हटले जाते तर संकल्पना अशी आहे की एखाद्या dc सिग्नल सोबत सायनुसायडल फ्रिक्वेन्सी चा सिग्नल एड करणे आणि हे फार व्यापकपणे वापरले जाते परंतु जेव्हा आपल्या सिग्नलमध्ये dc घटक असतात तेव्हाच हे वापरले जाऊ शकत नाही असे सर्किट्स देखील आहेत परंतु आत्ता आपण फक्त अशाच उदाहरणांचा विचार करू ज्यात सिग्नलमध्ये कोणतेही dc घटक नसतात तर सर्वसाधारणपणे सिग्नल म्हणजे फक्त एकाच फ्रिक्वेन्सी चा सिग्नल नसतो परंतु त्यात बऱ्याच फ्रिक्वेन्सी असतात अशा परिस्थितीत या सर्व कंडिशन्स इथे सर्वात कमी फ्रिक्वेन्सी साठी सर्टिफाइड असणे आवश्यक आहे तर आपण पाहू शकता की फ्रिक्वेन्सी पैकी सर्वात कमी फ्रिक्वेन्सी ही या सर्व इनिक्वालटीसाठी सर्वात वाईट आहे म्हणूनच सर्वात कमी फ्रिक्वेन्सी साठी ते सैटिस्फाइड असमी पाहिजे